नमस्कार आणि सिक्युर सिस्टम्स इंजिनिअरिंग विषयाच्या या भागात आपले स्वागत आहे मागील भागात आपण कॅशे टाइमिंग अटॅक पाहिले होते आपण प्रथम कॅशे कन्व्हर्ट चॅनेल पाहिले होते आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लश रीलोड अटॅक पाहिले होते या भागात आपण कॅशे कोलीजन अटॅक म्हणून ओळखले जाणारे आणखी एक कॅशे टायमिंग अटॅक पहात आहोत तर दोन प्रकारचे कॅशे कोलीजन अटॅकआहेत ते एक्स्टर्नल कॅशे कोलीजन अटॅक आणि इंटरनल कॅशे कोलीजन अटॅक आहेत तर एक्स्टर्नल कॅशे कोलीजन अटॅक प्राइम आणि प्रोब अटॅक म्हणून लोकप्रिय आहेत तर इंटरनल कॅशे कोलीजन अटॅक टाईम ड्रिवन अटॅक म्हणून ओळखले जातात तर या भागात आपण प्राइम व प्रोब अटॅक पासून सुरुवात करूया आणि मग आपण टाईम ड्रिवन अटॅक कडे पाहुयात प्राइम आणि प्रोब अटॅक मध्ये आपण ज्या परिस्थितीचा विचार करीत आहोत तो एकतर हा किंवा हा आहे किंवा आपल्याकडे विशिष्ट कोअरमध्ये विक्टिम प्रोसेस रन होत आहे आणि स्पाय प्रोसेस दुसऱ्या प्रोसेसर रन होत आहे दोन्ही विक्टिम आणि स्पाय समान कॅशे मेमरी शेअर् करत आहेत तर या विशिष्ट उदाहरणामध्ये आपल्याकडे विक्टिम प्रोसेस आणि स्पायदरम्यान लास्ट लेव्हलची कॅशे मेमरी शेयर केली आहे दुसरीकडे या सेटअपमध्ये आपल्याकडे विक्टिम आणि स्पाय एकाच प्रोसेसर कोअरवर रन होत आहे येथे असे गृहित धरले जाते की हे विशिष्ट प्रोसेसर कोअर एक सिमॅट्रिकअली मल्टि थ्रेडेड प्रोसेसर कोअर आहे किंवा दुसर्या शब्दात इंटेलचे nomenclature वापरताना प्रोसेसर कोअर हा हायपर थ्रेडेड प्रोसेसर कोअर आहे म्हणून ही विशिष्ट परिस्थिती पाहता आपल्याकडे विक्टिम आणि स्पाय हे एकाच वेळी रन होत आहे आणि कॉमन एल 1 कॅशे मेमरी शेअर करत आहेत आपण यापूर्वी पाहिले आहे की कॅशे मेमरी या विशिष्ट आकृतीद्वारे अगदी अमूर्तपणे दर्शविल्या जाऊ शकतात ह्याठिकाणी आपल्याकडे त्या विशिष्ट कॅशे मेमरीच्या प्रत्येक सेट संबंधित रोज आहेत उदाहरणार्थ येथे आपल्याकडे एन कॅशे सेट्स 0 पासून सेट एन पर्यंत आहेत आणि प्रत्येक सेटमध्ये 4 मार्ग आहेत मार्ग 0 ते मार्ग 3 आहे तर ऍड्रेसवर अवलंबून जो विक्टिम आणि स्पाय प्रोसेस कडून ऍक्सेस केला जातो एखाद्या विशिष्ट सेटमधील एक विशिष्ट कॅशे लाइन विक्टिम आणि स्पाय डेटा स्टोअर करण्यासाठी वापरली जाते आता आपण या भागात काय पाहणार आहोत ते म्हणजे यासारख्या परिस्थितीच्या प्राइम आणि प्रोब अटॅक मध्ये स्पाय प्रोसेस विक्टिम प्रोसेसविषयी काही माहिती मिळवू शकते म्हणूनच या हल्ल्यांचा वापर विक्टिम प्रोसेसपासून सीक्रेट की पुन्हा प्राप्त करण्यासाठी अतिशय प्रसिद्धपणे केला गेला आहे जो क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम एक्झिक्युट करत आहे प्राइम फेझ असे काहीसे दिसते म्हणूनच जर स्पाय प्रोसेस मध्ये इनफाईननाईट लूप असेल आणि प्रत्येक कॅशे सेटसाठी स्पाय प्रोसेस विशिष्ट लोड इन्स्ट्रक्शन तयार करते ज्या त्या विशिष्ट कॅशेसेटच्या सर्व मार्गांना एक्सेस करते लोड इन्स्ट्रक्शनच्या वेळी स्पाय करते तर हे टायमिंग या फंक्शनद्वारे केले जाते जिथे सुरुवातीला आपण क्लॉक सोर्स इनव्होक करतो आणि स्टार्ट टाईम मिळवितो आणि नंतर सर्व कॅशे मार्गांना एक्सेस केल्यानंतर आणि सर्व स्पाय डेटा कॅशेमध्ये लोड केल्यानंतर आपण पुन्हा टाइमर इनव्होक करतो आणि इंड टाईम मिळतो आता एक्सेस टाईम हा इंड स्टार्ट टाईमद्वारे दिला जातो तर एकदा का हे सर्व कॅशे सेट साठी झाले की लूपच्या शेवटी काय चांगले परिणाम होईल ते म्हणजे संपूर्ण कॅशे स्पाय डेटाने भरलेले आहे तर स्पाय हे सतत करत आहे आणि परिणामी संपूर्ण कॅशे स्पाय डेटाने भरलेले आहे पुढे काय होते ते हे की स्पाय प्रोसेस काही काळ प्रतीक्षा करते आणि ती मूलत विक्टिम प्रोसेसचे एक्झिक्युशन सुरू होण्याची प्रतीक्षा करीत असते आता विक्टिम प्रोसेस एक्झिक्युशन दरम्यान काही इन्स्ट्रक्शनला एक्सेस करण्यास सुरुवात करेल आता जेव्हा विक्टिम एक्झिक्युट होईल तेव्हा कॅशे मेमरीमध्ये काही सेट असतील जिथे स्पाय डेटा काढून टाकला जाईल आणि विक्टिम डेटाने रीप्लेस केला जाईल कॅशे मेमरी सामान्यत एलआरयू पॉलिसी यासारखे काही रीप्लेसमेंट पॉलिसी अंमलात आणेल आणि विशिष्ट कॅशे लाइन ओळखेल जी बाहेर काढायची आहे आणि ती विशिष्ट कॅशे लाइन विक्टिम डेटा सोबत रीप्लेस केली गेली आहे विक्टिम पुन्हा एक्झिक्युट झाल्यास काय होईल याचा विचार करूया तर काही काळ प्रतीक्षा केल्यानंतर विक्टिम प्रोब फेझ मध्ये प्रवेश करतो तर प्रोब फेझ मध्ये ज्यात पुन्हा फॉर लूप एक्झिक्युट व्हायला सुरुवात होते विक्टिम प्रत्येक कॅशे सेटला एक्सेस करायला सुरुवात करतो आणि प्रोब फेझ मध्ये विक्टिम प्रत्येक कॅशे सेटला पार्स करते आणि त्या विशिष्ट सेटमध्ये असलेल्या सर्व कॅशे लाइन एक्सेस करते आणि त्या वेळी हे एक्सेस करण्यासाठी लागणारा वेळ देखील मोजेल आता आपण प्रत्यक्षात या गोष्टीकडे पाहत राहिलो तर आणि स्पाय काय पाहतो हे ठरविण्याचा प्रयत्न केला असता जर आपण पाहिलं की जेव्हा स्पाय हे सेट एक्सेस करतो म्हणजे सेट 0 तेव्हा घेतला गेलेला वेळ कमी असेल कारण सेट 0 मधील कन्टेन्ट सर्व स्पाय डेटाशी सुसंगत आहे आणि म्हणूनच स्पायसाठी फक्त कॅशे हिट्स लागत आणि परिणामी सेट 0 ला एक्सेस करण्याचा वेळ कमी असेल आता सेट १ २ आणि एन २ ला एक्सेस करण्याचा वेळ जास्त असेल याचा परिणाम असा होतो की स्पाय मुळे काही कॅशे मिस झाले आणि कॅशे मिस झाले कारण स्पायचा डेटा काढून टाकला गेला होता आणि त्यास विक्टिमच्या डेटा सोबत रीप्लेस केले गेले होते प्रोब फेझ दरम्यान या सेट्समध्ये स्पाय प्रोसेसद्वारे पुढे कॅशे मिस होतात विशेषत सेट 1 2 3 आणि एन 2 सेट मध्ये कॅशे मिस होतात अशा पद्धतीने स्पाय प्रोसेस हे असे कॅशे सेटस ओळखू शकेल ज्यामध्ये विक्टिम डेटा असेल किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर स्पाय प्रोसेस हे असे कॅशे सेटस ओळखू शकेल जे विक्टिमने एक्सेस केले आहेत प्रोब फेझच्या परिणामी कॅशेमध्ये उपस्थित असलेला विक्टिम डेटा काढून टाकला जातो आणि पुन्हा स्पाय प्रोसेसने रीप्लेस केला जातो आणि आपण येथे पहात आहोत की हा प्राइम आणि प्रोब फेझ पुन्हा पुन्हा सुरू राहतो तर हा विशिष्ट प्लॉट प्रोब फेझ साठी मिळालेला वेळ दर्शवितो म्हणून येथे असलेली प्रत्येक रो स्पाय प्रोसेस मधील एका विशिष्ट इटरेशनशी संबंधित आहे आणि प्रत्येक कॉलम विशिष्ट सेटशी संबंधित आहे तर उदाहरणार्थ हे इंटेल आय 7 मशीनवर रन केले गेले ज्यामध्ये एल 1 कॅशे 64 कॅशे सेट्ससह होते म्हणून येथे प्रत्येक कॉलम विशिष्ट कॅशे सेटशी संबंधित आहे आता एक फिकट रंग सूचित करेल की मोजली जाणारी एक्झिक्युशनची वेळ कमी आहे दुसर्या शब्दांत फिकट रंग असे दर्शवितो की त्या विशिष्ट इटरेशनच्या स्पाय प्रोसेसमध्ये कॅशे हिट दिसल्या आहेत दुसरीकडे यासारख्या गडद रंगावरून असे सूचित होते की एक्झिक्युशनची वेळ जास्त होती ज्या प्रकरणात पी आय P i प्रोसेसमध्ये कॅशे मिस होते तर आपण प्रत्यक्षात स्पष्टपणे पाहू शकतो की काही कॅशे सेट्स आहेत ज्यात स्पष्टपणे कॅशे मिस आहेत उदाहरणार्थ या विशिष्ट प्लॉट मध्ये पहात असताना आपण प्रत्यक्षात सेट्सचे अनुमान काढू शकतो ज्यात एक्झिक्युशनचा वेळ जास्त होता उदाहरणार्थ यासारख्या सर्व गडद कॅशे सेटमध्ये एक्झिक्युशनचा वेळ जास्त असतो जो दर्शवितो की स्पाय प्रोसेसमध्ये बरेच कॅशे मिस आहे दुसरीकडे या कॅशे सारख्या फिकट शेड्स आणि त्यासारख्या बरीच कॅशे हिट झाल्या आहेत आणि म्हणून फिकट शेड्स आहे या विशिष्ट मार्गाने कॅशे मेमरी कशी एक्सेस केली गेली आहे हे शोधून काढल्यास अन्य प्रोसेस काय करत आहे याचा संकेत मिळेल तर दुसरे उदाहरण म्हणजे या विशिष्ट टप्प्यावर असलेले हे क्षेत्र जे खूप गडद आहेत तर या प्रांताचा अर्थ असा आहे की येथे काही ऍक्टिव्हिटी आहेत उदाहरणार्थ दुसरी प्रोसेस कॉन्टेक्स्ट मिळवत होती किंवा जे असे काहीतरी होते जे बर्याच मेमरी ऑपरेशन्स परफॉर्म आणि एक्झिक्युट करत होते आणि अशा प्रकारे आपण पाहतो की त्याचा परिणाम स्पाय प्रोसेसवर झाला आहे तर आता आपण एखाद्या विशिष्ट डिक्रिप्शन अल्गोरिदममधील सीक्रेट की परत मिळविण्यासाठी या प्राइम आणि प्रोब स्कीमचा वापर कसा करू शकतो ते पाहू असे समजू की आपल्याकडे असे फंक्शन आहे जे यासारखे दिसत आहे म्हणून फंक्शनला RecvDecrypt असे म्हणतात आणि त्याला एक विशिष्ट सॉकेट लागतो आणि येथे आपण १२ की व्हॅल्यू असलेली सीक्रेट की डिफाइन करतो आता आपण काय करतो तर त्या सॉकेट मधून ते सायफरटेक्स्ट वाचतो आणि स्टोअर केलेले सायफरटेक्स्ट हे केवळ एक कॅरेक्टर असते जे सीटी मध्ये स्टोअर केलेले असते आता या विशिष्ट अॅरेवर एक लुकअप आहे ज्यामध्ये काही कॅरेक्टर व्हॅल्यू आहेत ज्या आपण इथे निर्दिष्ट केल्या नाहीयेत आणि लुकअप या इंडेक्सवर आधारित आहे जी की एक्स किंवा सायफरटेक्स्ट आहे हे ऑपरेशन नंतर जी प्लेनटेक्स्ट रिटर्न येते ते मिळवण्यासाठी वापरले जाते आता हे फक्त एक टॉय डिक्रिप्शन अल्गोरिदम आहे जे आपण क्रिप्टोग्राफिक योजना खंडित करण्यासाठी प्राइम आणि प्रोबचा कसा वापर करू शकता हे दर्शविण्यासाठी तयार केले आहे येथे आपल्याकडे लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या अड्रेस लोकेशन वरील विशिष्ट अॅरे लुकअप करणे जे की वर अवलंबून आहे तर उदाहरणार्थ हल्लेखोरांना सायफरटेक्स्ट चे मूल्य माहित आहे असे गृहित धरूया या विशिष्ट लुकअपचे इंडेक्स हे की च्या मूल्यावर अवलंबून असेल उदाहरणार्थ जर की व्हॅल्यू 0 असेल तर सायफरटेक्स्टचे व्हॅल्यू 0xFF असेल तर लूकअप 0xFF या लोकेशनकडे आहे दुसरीकडे जर की चे मूल्य 0xAA असेल तर लुकअप 0x55 च्या लोकेशनकडे आहे अशा प्रकारे तुम्ही येथे हे लुकअप ऑपरेशनमध्ये मेमरी एक्सेस असल्याचे पहाल तर मग हे मेमरी एक्सेस कॅशेमेमरीमध्ये विविध डेटा लोड करेल आता समजा आपण ही विशिष्ट प्रोसेस प्रत्यक्षात रन करीत आहोत आणि ही आपली विक्टिम प्रोसेस आहे आणि बाजूला आपण स्पाय प्रोसेस सुद्धा रन करतोय जी सतत प्राइम रन करते आणि प्रोब मेमरी एक्सेस ते वेगळ्या कॅशेसेटमध्ये जाण्यासाठी लागणारा वेळ मोजणारी तपासणी करतो आता जर की 0xAA आहे आणि हल्लेखोराला हे माहित आहे की सायफरटेक्स्ट 0xFF आहे तर या लुकअपशी संबंधित प्लस 0x55 स्पाय प्रोसेसमध्ये कॅशे मिसची संख्या वाढत आहे तर हे निदर्शनास येईल की स्पाय प्रोसेसमधील त्या इटरेशनच्या एक्झिक्युशनसाठी लागणारा वेळ वाढेल आणि अशा प्रकारे हल्लेखोर अनुमान काढू शकेल की विक्टिम प्रोसेसने मेमरीचा तो भाग एक्सेस केला आहे आणि त्यावरून कळू शकते की की मूल्य एकतर 0xAA आहे किंवा 0xAA च्या खूप जवळ आहे क्रिप्टोग्राफीशिवाय प्राइम आणि प्रोब प्रकारचा हल्ला मोठ्या संख्येने विविध एप्लिकेशन साठी वापरला गेला आहे एक अन्य प्रसिद्ध एप्लीकेशन कीबोर्ड स्निफिंगसाठी आहे म्हणून ही विशिष्ट प्रोसेस विक्टिम प्रोसेस आहे आता आपल्याकडे दुसरी प्रोसेसआहे जी अटॅक प्रोसेस आहे जी प्राइम आणि प्रोब ऑपरेशन्स करत आहे म्हणून जेव्हा जेव्हा तिथे कीस्ट्रोक असेल जेव्हा जेव्हा यूजर की दाबेल उदाहरणार्थ आपण आपल्या पासवर्डच्या संदर्भात एक की दाबत आहोत असे समजू प्रत्येक कीस्ट्रोक परिणामी इंटरप्ट आणतो परिणामी कर्नल मोडवर स्विच होतो तेथे एक आयएसआर आहे जे एक्झिक्युट होते आणि इत्यादी तर प्रत्येक कीस्ट्रोकचा परिणाम बऱ्याच एक्झिक्युशन मध्ये होतो म्हणून जेव्हा कीस्ट्रोक दाबली जाते तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम आणि विक्टिम प्रोसेस जे एक्झिक्युट झालेले आहे त्या दोघांमध्ये वेगवेगळे फंक्शन असतील परिणामी आपल्याकडे असल्याचे दाखवले जाणारे बरेच स्पाय डेटा असेल जो प्राइम आणि प्रोब रन करत असेल जे कॅशेमधून काढून टाकेल त्यामुळे हल्लेखोर अशा प्रकारे कीबोर्डवरील दाबल्या गेलेल्या की झटपट ओळखू शकेल अलीकडील पेपरमधील हा प्लॉट आहे जो येथे दर्शविला गेला आहे आणि जे आपण येथे पाहत आहोत ते म्हणजे क्लॉक सायकल मधील डिले आणि ओव्हरटाईम तर आपण पाहतो की कीज दाबल्या जात असताना प्राइम अँड प्रोब एप्लीकेशन काय पाहते ते म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी एक्झिक्युशन च्या वेळेत वाढ होते तर उदाहरणार्थ जेव्हा कुठलीही की दाबली जात नाही तेव्हा स्पाय प्रोसेस कडून मोजला जाणारा एक्झिक्युशनचा वेळ कमी असतो आणि जेव्हा एखादी विशिष्ट की दाबली जाते तेव्हा आपण या घटनांमध्ये पाहिल्याप्रमाणे आपल्याला एक्झिक्युशनच्या वेळेत वाढ दिसून येते पुन्हा काही काळानंतर जेव्हा कुठलीही की दाबली जात नाही तेव्हा स्पाय प्रोसेसच्या एक्झिक्युशनच्या वेळेत वाढ होत नाही येथे अर्थात बऱ्याच त्रुटी आहेत ज्या रेंगाळल्या जाऊ शकतात उदाहरणार्थ इथे जे दाखवले आहे की की दाबल्या गेल्या नाहीत तरीही एक्झिक्युशन च्या वेळेत वाढ दिसून येते म्हणूनच प्राइम व प्रोब हल्लाचा वापर इतर विविध उपयोगात देखील केला गेला आहे खासकरुन जावास्क्रिप्ट नेटिव्ह क्लायंट आणि वेब असेंबली जसे की वेब ब्राऊझर्सवर गूगल क्रोम आणि फायरफॉक्स तर मग येथे या पेपर मधून जी ही विशिष्ट स्लाइड घेण्यात आली त्यात काय आहे जी ड्राइव्ह बाय कॅशे म्हणून ओळखली जाते आणि जीमेल सीक्रेट की कशी प्राइम व प्रोब अॅटॅकचा वापर करून पुनर्प्राप्त केली जाऊ शकते हे दर्शविते तर सामान्यत काय होईल ते म्हणजे युजरने एका विशिष्ट लिंकवर जाऊन एखाद्या विशिष्ट जाहिरातीच्या वेबसाइटवर क्लिक केले आणि ही वेबसाइट एक टॅब उघडेल जी जाहिरात टॅब असेल आणि कदाचित जाहिराती दाखवेल पण पाठीमागे ती प्राइम व प्रोब अॅटॅक रन करत असेल म्हणूनच जेव्हा जेव्हा एखादे एनक्रिप्शन किंवा डिक्रिप्शन होते तेव्हा प्राइम होते आणि प्रोब कॅशे मेमरीवरील ऍक्टिव्हिटी मोजेल आणि गुप्त माहिती शोधण्यासाठी त्या वेळेचा वापर करेल प्राइम अँड प्रोब अटॅक आणखी एक प्रसिद्ध अॅप्लिकेशन वेबसाइट फिंगरप्रिंटिंगसाठी होता जिथे प्राइम व प्रोब अॅप्लिकेशन कोणत्या वेबसाइट्स ब्राउझ करत आहे हे ओळखू शकत होते दुसरा विशिष्ट प्रसिद्ध हल्ला जो 2009 मध्ये रिस्टेनपार्टने या विशिष्ट पेपरमध्ये प्रथम सादर केला होता प्राइम आणि प्रोब अटॅकसारख्या गोष्टींचा वापर करून क्रॉस व्हर्च्युअल मशीन अटॅक कसे करता येतील हे ठरवते येथे आपण क्लाऊड एन्व्हायरमेंट वापरत आहोत ज्यामध्ये विविध व्हर्च्युअल मशीन्स आहेत परंतु अंतर्निहित हार्डवेअर समान आहे उदाहरणार्थ इथल्या या आकृत्यामध्ये आपल्याकडे एखादा हल्लेखोर विक्टिम प्रोसेस प्रमाणेच कॅशे मेमरी शेअर करतो अशा प्रकारे हल्लेखोर प्राइम व प्रोब अॅप्लिकेशन रन करतो आणि विक्टिम प्रोसेसद्वारे कॅशे आणि मेमरी ऍक्टिव्हिटी चे परीक्षण करू शकतो आणि यामधून हे गुप्त माहिती जसे की क्रिप्टोग्राफिक कीज ओळखू शकेल कोणते कॅरेक्टर दाबले गेले होते हे ओळखू शकेल किंवा स्नीफ कीस्ट्रोक वगैरे ओळखू शकेल अगदी अलीकडेच अशाच प्रकारचा हल्लादेखील शेअर डीआरएएमचा वापर करून दाखवला गेला होता अशा परिस्थितीत विक्टिम आणि हल्लेखोरांना समान एलएलसी शेअर करण्याची गरज नव्हती परंतु एक कॉमन डीआरएएम शेअर करावा लागत होता तर आता आपण इंटरनल कोलीजन अटॅक पाहतो किंवा टाईम ड्रिवन अटॅक म्हणून ओळखला जाणारा अटॅक पाहतो येथे परिस्थिती अगदी वेगळी दिसत आहे येथे जे घडते ते म्हणजे विक्टिम आणि हल्लेखोर अपरिहार्यपणे समान कंप्यूटिंग रिसोर्सेस शेअर करत नाही किंवा कदाचित समान कॅशे मेमरी शेअर करत नाही तर आता आपण इंटरनल कोलीजन अटॅक कडे लक्ष देऊया हे टाईम ड्रिवन अटॅक म्हणून योग्यरित्या परिचित आहेत तर अशा परिस्थितीत आपल्याकडे एक हल्लेखोर आहे जो विक्टिम एप्लीकेशन इनव्होक करू शकतो आणि विक्टिमला रिस्पॉन्स देण्यासाठी घेतलेला वेळ मोजू शकतो तर दुसर्या शब्दांत हल्लेखोर विक्टिम प्रोसेसला रिक्वेस्ट पाठविते जी कदाचित पूर्णपणे भिन्न मशीनमध्ये असू शकते आणि नंतर रिस्पॉन्ससाठी घेतलेला वेळ मोजतो आणि एक्झिक्युशनच्या वेळेमधला फरक जो हल्लेखोराच्या बाजूला मोजला जातो विक्टिमबद्दल काही संवेदनशील माहिती मिळवण्याकरिता वापरला जातो तर हे टाईम ड्रिवन अटॅक विशेषतः क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम ब्रेक करण्यासाठी लोकप्रिय आहेत आणि आपण या योजनेचे एक अगदी साधे उदाहरण घेऊ तर असे समजू की आपल्याकडे सायफरचा एक छोटासा भाग आहे जो काहीसा यासारखा दिसत आहे आपल्याकडे एक प्लेन टेक्स्ट P 0 आहे आणि प्लेन टेक्स्ट P 4 आहे जो सायफरला इनपुट आहे आता हे प्रत्येक इनपुट आहेत असे म्हणू या की बाईट वाइड हे कीज अनुक्रमे K 0 आणि K 4 च्या बरोबर एक्सऑर होतील तर आपल्याला एका बाजूला P0 एक्सऑर K0 मिळेल तर दुसर्या बाजूला P4 एक्सऑर K4 मिळेल आता हे P0 एक्सऑर K0 आणि P4 XOR K4 नंतर टेबलमध्ये इंडेक्स करण्यासाठी वापरले जाते तर या विशिष्ट इंडेक्सच्या आधारे या टेबल मध्ये एक लुकअप आहे आता जेव्हा आपण हा विशिष्ट प्रोग्राम एक्झिक्युट करतो तेव्हा काय होते ते पाहू तर सर्वप्रथम येथे आपल्याकडे हल्लेखोर आहे आणि आपण असे गृहित धरू की हल्लेखोर आवश्यकतेनुसार P0 आणि P4 ची मूल्ये निवडू शकतो म्हणून हल्लेखोर हल्ल्यासाठी P0 P4 निवडतो एनक्रिप्शन होण्यासाठी ट्रिगर करू शकतो तर एन्क्रिप्शन दरम्यान हे ऑपरेशन होते आणि त्यानंतर हल्लेखोर या संपूर्ण एन्क्रिप्शनसाठी वेळ मोजतो आता K0आणि K4 च्या व्हॅल्यूजनुसार हा एक्झिक्यूशन वेळ कसा बदलू शकतो हे आपण पाहू तर प्रथम आपण हे गृहित धरू की कॅशे क्लीन आहे आणि कॅशेच्या कोणत्याही भागामध्ये या टेबलची माहिती नाही म्हणून P0 XOR K0 या लोकेशनवरील पहिल्या एक्सेसदरम्यान कॅशे मिस असेल आणि मेमरीचा एक ब्लॉक कॅशेमध्ये लोड होईल दुसरे P4 एक्सऑर K4 इंडेक्स वरील एक्सेसमुळे कॅशे हिट होऊ शकेल किंवा कॅशे मिस होऊ शकेल जेव्हा इंडेक्स P4 एक्सऑर K4 अचूकपणे कॉलाईड होतात तेव्हा कॅशे हिट होतात किंवा P0 एक्सऑर K0 च्या या मूल्याच्या अगदी जवळ जाते तेव्हा अशा परिस्थितीत हे दर्शविते की हा दुसरा एक्सेस हा शेजारच्या लोकेशन सारखा किंवा प्रथम एक्सेस प्रमाणे आहे हा डेटा आधीपासूनच कॅशेमध्ये असल्याने आपल्याला कॅशे हिट मिळाले आहे आणि या दुसर्या एक्सेससाठी एक्झिक्युशनचा वेळ खूपच कमी असेल दुसरीकडे जर P0 एक्सऑर K0 P4 एक्सऑर K4 बरोबर नसेल तर दुसर्या एक्सेस देखील कॅशे मिस होऊ शकते दुसर्या एक्सेसला मेमरी ब्लॉक त्या विशिष्ट कॅशेमध्ये लोड करणे आवश्यक असते आपण पाहत असलेल्या संपूर्ण एक्झिक्युशनच्या वेळेचे मूल्यांकन करण्यासाठी आपल्याला एकतर एक कॅशे मिस आणि एक कॅशे हिट किंवा दोन कॅशे मिस मिळतील आणि अशाप्रकारे आपण पाहू शकतो की P0 एक्सऑर K0आणि P4 एक्सऑर K4 च्या मूल्यानुसार या विशिष्ट सायफरची एक्झिक्युशनची वेळ बदलू शकते तर या भिन्नतेच्या आधारे आपण या गुप्त फील्ड्स बद्दल काही माहिती मिळवू शकतो खासकरून जर आपल्याकडे कॅशे हिट असेल तर आपण हे संबंध प्राप्त करतो की P0 एक्सऑर K0हे P4 एक्सऑर K4 च्या बरोबरीने आहे आणि आपण फक्त अटींना पुन्हा व्यवस्थित केल्यास आपल्याला K0 एक्सऑर K4 हे P0 एक्सऑर P4 च्या बरोबरीने आहे अशी टर्म मिळेल आता हल्लेखोराला P0 एक्सऑर P4 माहित असल्याने त्याला K0 एक्सऑर K4 चे एक्सऑर माहित आहे तर हे हल्लेखोराला कसे मदत करते समजा आपण गृहित धरले की प्रत्येक की K0 आणि K4 8 बिटचे आहे म्हणूनच या विशिष्ट हल्ल्याला रन करण्यापूर्वी किंवा रन न करता हल्लेखोराची अनिश्चितता 8 अधिक 8 आहे म्हणजे 16 बिट आहेत आता अटॅक रन केल्यानंतर जर हल्लेखोराने हे कॅशे हिट ओळखले आणि या अनिश्चिततेसारखे रिलेशन मिळवले तर ते 16 बिट्स वरून 8 बिटपर्यंत कमी होते आता फक्त इतकेच आवश्यक आहे की हल्लेखोर त्यापैकी कोणासही ओळखू शकेल असे म्हणूया की ज्यास तो K0 म्हणून ओळखतो आणि K0 चा वापर करून तो ही रिलेशनशिप वापरून K4 काय आहे हे सहज ओळखू शकेल त्याचप्रमाणे जर एखादी कॅशे मिस असेल तर याप्रमाणे रिलेशन मिळतात आणि याचा अर्थ असा होतो की P0 एक्सऑर K0 P4 एक्सऑर K4 बरोबर नाही म्हणजे याचा अर्थ असा की या एक्सेसद्वारे एक्सेस केलेली इंडेक्स समान नाही आणि म्हणूनच K0 एक्सऑर K4 P0 एक्सऑर P4 बरोबर नाही तर हे एक TOY उदाहरण होते आणि अशा प्रकारचे उदाहरण संपूर्ण सायफरपर्यंत वाढविले जाऊ शकते तर संपूर्ण सायफरमध्ये जसे की एईएस सायफरमध्ये या संपूर्ण ब्लॉक सायफरच्या अगदी लहान भागामध्ये अशी रचना असते जी आपण आधी पाहिली आहे उदाहरणार्थ जर तुम्ही एईएस आणि एईएस मध्ये 16 बाइट इनपुटचा समावेश केला तर ते आपल्याला 16 बाइट आउटपुट देईल आणि एईएस ब्लॉक सायफरमध्ये खरोखरच काही ऑपरेशन्स चालू आहेत ज्यापैकी आपल्याला प्रत्यक्षात रस असलेल्या ऑपरेशन्स आहेत ते असे दिसते आणि संपूर्ण सायफरचा हा एक छोटासा घटक आहे तर आपण ज्या मार्गाने हल्ला वाढवत होतो आपण पाहिलेले संपूर्ण ब्लॉक सायफर हे खालीलप्रमाणे आहे तर आपण P0 ला कॉन्स्टंट ठेवतो आणि P4 ची व्हॅल्यू बदलत आहोत म्हणून या विशिष्ट बाबतीत आपण K0 ला 0 K4 50 असे म्हटले आहे तर हे समजू या की ही आपली गुप्त माहिती आहे आता आपण P0 ची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवतो आणि P4 च्या प्रत्येक भिन्न व्हॅल्यूसाठी आपण उर्वरित इनपुट सहजगत्याबदलतो तर समजा आपण P4 च्या विशिष्ट मूल्यासाठी या डेटाच्या 2 16 वेगवेगळ्या व्हॅल्यूज बदलू आपण सायफरसाठी लागणारा एक्झिक्युशनचा वेळ मोजतो जसे की एईएस जे सायफरची सीक्रेट की वापरुन त्या विशिष्ट प्लेन टेक्स्टला एनक्रिप्ट करते आपण हे केल्यावर आपल्याला P4 च्या प्रत्येक मूल्यासाठी सरासरी वेळ मिळेल उदाहरणार्थ आपल्याकडे P4 ची 16 भिन्न मूल्ये आहेत ते 00 10 20 30 पासून सुरू होतात हे सर्व हेक्साडेसिमल व्हॅल्यूज आहेत आणि ते एफ 0 ला संपतील P4 च्या प्रत्येक मूल्यासाठी आपण सरासरी वेळ काढतो जेव्हा आपण इतर इनपुट मूल्ये रनडॅमली व्हेरी होतात जसे म्हणूयात की बऱ्याच मोठ्या संख्येने 2 16 किंवा असे काही आपल्या लक्षात आले आहे की जेव्हा P4 चे मूल्य 50 होते तेव्हा आपण mean पासून highest deviation मिळवतो म्हणून येथे mean 2943 57 आहे जेव्हा P4 चे मूल्य 50 आहे आणि या प्रकरणात difference of mean ची absolute value जी आहे 6 3 असायला हवी तर आपण हे पाहू शकतो की P0 ला आपण 0 वर सेट केले आहे P4 आपण 250 मिळवले आहेत तर P0 एक्सऑर P4 50 च्या बरोबरीने आहे तर आपण असे अनुमान काढू शकतो की K0 एक्सऑर K4 50 च्या समान असेल आणि जर आपण मागे गेलो तर या कीजची व्हॅल्यूज आपण ठेवली आहे आपल्याकडे K0 आणि K4 हे 50 आहे आणि आपण प्राप्त केलेल्या परिणामांशी जुळत आहेत तर या मार्गाने आपण कोलीजन अटॅककडे पाहिले होते जे एक्स्टर्नल होते ज्याला सेम सिस्टिम विक्टिम प्रोसेस म्हणून एक्झिक्युट करण्यासाठी स्पाय प्रोसेस हवी होती आणि विक्टिम प्रमाणे समान कॅशे मेमरी देखील शेअर केली जाते तसेच आपण इंटरनल कोलीजन अटॅककडे पाहिले जेथे हल्लेखोराला स्पाय प्रोसेस रन करण्याची गरज नाही ते केवळ विक्टिम प्रोग्राम एक्झिक्युट करण्यासाठी ट्रिगर करते आणि या वेळेच्या आधारे हल्लेखोर त्या विक्टिम प्रोसेस विषयी गुप्त माहिती शोधू शकेल धन्यवाद References Hey You Get Off of My Cloud Exploring Information Leakage in Third Party Compute Clouds Drive by Key Extraction Cache Attacks from Portable Code संदर्भ हे यु गेट ऑफ माय क्लाऊड एक्सप्लोरिंग इन्फॉर्मेशन लीकेज इन थर्ड पार्टी कम्प्युट क्लाऊड ड्राईव्ह बाय की एक्स्त्रॅक्शन कॅशे अटॅक फ्रॉम पोर्टेबल कोड